या विशिष्ट 12 नंबरच्या सत्रामध्येप्रशिक्षणाच्या प्रकाराबद्दल चर्चा करणार आहोत कारण प्रशिक्षणाची रचना जे मी नऊ दहा आणि अकरा नंबरच्या सत्रामध्ये चर्चा केली मी आता इथे आपण प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रकार कोणते ज्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे आणि ते कसे पार पाडले पाहिजे संबंधित प्रशिक्षण घेऊन खालील विभागांमध्ये दिले जाते ज्ञान विभागांमध्ये ज्ञान विभागामध्ये तुम्हाला असे आढळून येईल की जेव्हा आपण अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल बोलतो असे ज्ञानार्जन करणे प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये की जे मुळतः आपण सात घटकांविषयी बोलतो मग ते कोणते तुम्ही असं विशिष्ट ज्ञान कसे घेणार ज्ञानाचा स्त्रोत प्रशिक्षणामध्ये घ्यावा मला एक शैक्षणिक उदाहरण द्यायला आवडेल पहिले म्हणजे पीएचडी विद्यार्थ्यांबाबत पीएचडी विद्यार्थ्यांना विचारलं जातंकी तुम्ही कोणती मासिके संदर्भ साठी वापरावी तर काही काळ एमेरीलँड आणि एब्सको आणि आता आपण एपीडीसी यादीतील मासिका विषयी बोलतो आणि जी मासिके एसएससीआय नोंदणीकृत असतात तर काही स्कोपस च्या यादीत समाविष्ट असतात तर असे विशिष्ट माहिती संग्रह असतात काही माहिती संग्रह खूप नावाजलेले असतात आणि जेव्हा आपण साहित्य अवलोकन करत असतो त्यावेळी आपण अशा माहिती संग्रह विचारणा करत असतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या माहिती संग्रह पहावेत तसेच जेव्हा आपण औद्योगिक ज्ञाना संदर्भात बोलत असतो औद्योगिक ज्ञानामध्ये आपण घटनांच्या अभ्यासक्रमावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करीत असतो म्हणजेच कोणत्या प्रकारच्या घटनांचा अभ्यास संदर्भासाठी घेणे अपेक्षित आहे कोणती पुस्तके संदर्भासाठी घेणे अपेक्षित आहे कोणती मासिके संदर्भासाठी घेणे गरजेचे आहे आणि म्हणून तुम्हाला कल्पना येईल की मूळ संकल्पना म्हणजे ते उद्योगाशी निगडित असावे जर तुम्ही औद्योगिक क्षेत्राचे विशिष्ट ज्ञान घेऊ शकत असाल तर अशा प्रकारांमध्ये तुम्ही निश्चितपणे उच्च पातळीचे ज्ञान मिळवू शकाल तर प्रत्येकाला बरोबर करायला हवे म्हणजेच ज्ञानार्जन प्रकाराच्या प्रशिक्षणामध्ये कोणते स्त्रोत असले पाहिजेत परंतु ज्ञानाच्या व्यवस्थापनामध्ये फक्त ज्ञान घेणे नसून त्याचा वापर सुद्धा करणे असते तुम्ही असे विशिष्ट ज्ञान कसे वापराल करण हे प्रत्यक्षिक करता येण्यासारखे आहे ते वापरता येण्याजोगे असावेजर कोणतीही पुस्तके लिहा वर्गात वापरणे एवढेच असेल तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करु शकत शकत नाही आणि ते खूप अवघड होईल उदाहरणार्थ मतभेद व्यवस्थापनाच्या ज्ञानाबद्दल मतभेद व्यवस्थापनामध्ये पाच पद्धतींचा समावेश असतो ते म्हणजे टाळणे स्वीकारणे अवलोकन करणे सहयोग करणे आणि तडजोड करणे आता हे आहे सैद्धांतिक ज्ञानआणि ह्या पाच पद्धतीमधून जर एखाद्या व्यक्तीची संमती कमी किंवा जास्त आणि दुसऱ्या व्यक्तीची चिंता जर कमी किंवा जास्त असेल तर त्याचा काय उपयोग अशा ज्ञानाचा उपयोग म्हणजे एखादी व्यक्ती मतभेद व्यवस्थापन पद्धती मध्ये वापर करू शकेल जेव्हा टाळणे गरजेचे असते मग अशा घटनेमध्ये स्पर्धा कामी येणार नसेल तर येणार नसतीलपरंतु तू ही एक त्रुटी असू शकते म्हणजेच एखादा विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट समस्या असतील तेव्हा एखादी व्यक्ती मतभेद टाळणे निवडू शकते परंतु ते स्पर्धेमध्ये येऊ शकतात काही वेळेस टाळण्यापेक्षा अवलोकन करणे गरजेचे असते अवलोकन गरजेचे असते आणि व्यक्ती तडजोड करू शकतात तर अवलोकन आणि तडजोड यामध्ये काय फरक असेल अवलोकन एका बाजूने असते तडजोड दोन्ही बाजूंनी करावी लागते अशीही मतभेद व्यवस्थापन पद्धत उपयोगी असते जेव्हा अशा सुयोग्य परिस्थितीमध्ये समजून घेण्यासाठी वापरली जाते मला एक तर टाळावे लागेल किंवा अवलोकन करावे लागेल किंवा स्पर्धा करावी लागेल खूप वेळा असे सुचवले जाते की समझोता करावा म्हणजेच दोन्ही गटांनी जे जास्त काळजी घेतात आशा एकत्र यावे परंतु हे शक्य नाही म्हणजेच एखाद्या आदर्श परिस्थिती म्हणजेच वेगळी पद्धत म्हणजे तडजोड करणे हे मतभेद व्यवस्थापनामध्ये सुचवले जात आहे तर त्यांची तडजोड परंतु सह्योग आणि तडजोड करणे हे मोठे आव्हान असते म्हणजेच दोन्ही गटातून मतभेद सोडवण्याची सुरुवात असते हे एकतर्फी असू शकत नाही ही तर एका बाजूने टाळण्याचा प्रकार असेल तर दुसर्या बाजूने स्वीकारणे असेल किंवा दोन्ही बाजूने स्पर्धा असतील दुसरी व्यक्ती निर्णय घेऊ शकेल किंवा नाही परंतु दुसरी व्यक्ती निर्णय घेऊ शकते परंतु सहकार्यांमध्ये तडजोड ही अनिवार्य असते म्हणजेच ज्यांना मतभेद सोडवायचे आहेत अशा दोन्ही गटांना अशा फक्त सहकार्य आणि सखोलपणा असावा तर जेव्हा तुम्ही मतभेद व्यवस्थापन पद्धती वापरत असाल तेव्हा काही वेळा तुम्हाला यश मिळेल तर काही वेळेस अपयशी व्हाल तुमची पुढची पातळी असेल आणि हेच शिक्षण आहे जे तुम्ही शिकणार आहात म्हणजेच एखाद्या विशिष्ट उद्योगांमध्ये अशा विशिष्ट उद्योगांमध्ये असे मतभेद व्यवस्थापन कामा येईल संस्थेची संस्कृती नाडी आहे संस्थेची नाडी म्हणजे जर तिकडे मतभेद असतील तर ते सोडवण्यासाठी कोणती पद्धत बरोबर असेल हे तिथल्या या कार्याच्या वातावरणावर अवलंबून असते कार्यसंस्कृती हे तिथल्या व्यक्तीवर सुद्धा अवलंबून असते परंतु कार्यसंस्कृती आणि कार्याचे वातावरण हे एक प्रकारचे मतभेद व्यवस्थापनाची पद्धती असू शकते तर तुम्ही त्यांच्या अनुभवातून शिकत असता या मार्गाने तुम्ही शिकत असता तिथून तुम्हाला कळते आहे की हे कसे काम करते आणि तुम्ही काय काम करता ते कशावर आधारलेले आहे तुमचे योगदान म्हणजेच तुमचा सराव तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेस ठिक आहे असं म्हणता अशा पद्धतीने मतभेद व्यवस्थापन एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये कार्यरत असते जेव्हा तुम्ही योगदान करत असतात तेव्हा तुम्ही तुम्ही तिथे एखादी गोष्ट घडवू शकता टिकू शकतो कारण अशा प्रकारच्या मतभेद व्यवस्थापन पद्धती संस्थेमध्ये कार्यरत असतात आणि म्हणून म्हणून जर तुम्ही लवचिक आणि स्वीकार्य असाल तर तुम्ही संस्थेमधील विशिष्ट मतभेद सोडवलेली असतील आणि आणि तुम्ही तिकडे गोष्टी घडू शकतात आणि टिकू शकतात तर तुम्ही तिकडे संस्था खूप दीर्घकाळ चालण्यासाठी कारणीभूत असाल आणि मतभेद सोडवणे तुम्हाला अडचणीचे वाटणार नाही आणि हेच घडविणे आणि टिकवणे आहे यावरच काही वेळानंतर तुम्ही काय कराल तुम्ही अवलोकन सुरु करा म्हणजेच जे झालं ते बरोबर की चूक आणि नंतर तुम्हाला असे आढळून येईल की होय ते बरोबरच होतं अशा पद्धतीने तुम्ही निश्चिंत व्हाल आणि हेच आहे वेंडी रुठ मॉडेल मुळात वेंडी रुठ मॉडेल मधून ज्ञानाच्या व्यवस्थापनाचे मॉडेल झाले म्हणजेच एखादी व्यक्ती विशिष्ट ज्ञानाच्या व्यवस्थापनाचे सराव करीत असते तेव्हा हा त्या व्यक्तीला ते ज्ञान घ्यावे लागते वापर करावा लागतो ते शिकावं लागतं त्याचे योगदान करावे लागते त्याच्यातून काही गोष्टी कराव्या लागतात आणि टिकवावे लागतात काही अवलोकन करून निश्चित करावे तुम्हाला एक मार्ग सापडेल अशा घटनांमध्ये तुम्हाला असे आढळून येईल की अशा मार्गाने व्यक्ती योग्य प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रम हम तयार करू शकतात तर त्याला योग्य प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम दिला जावा ज्यामध्ये तो त्या गोष्टी ओळखू शकेल ज्या त्याला शिकायचे आहेत यासाठी त्याने ज्ञानाचे व्यवस्थापन घ्यावे वापरावे शिकावे त्यामध्ये योगदान करावे जे काही तरी घडवेल आणि टिकवेल आणि अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मतभेद व्यवस्थापन याचे उत्तम उदाहरण असेल जर तो असे विकसित करू शकत असेल तर तो निश्चितपणे एखाद्या विशिष्ट ज्ञानाचा दृष्टिकोन तयार करू शकेल आता दुसरे म्हणजे तांत्रिक कौशल्य म्हणजेच एखादं काम करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानाचे कौशल्य तर अशा विशिष्ट तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं हा एक ऑपरेशन प्रकार आहे जर आपण परिचालन ज्ञान दिले जाते असे म्हणू शकतो तिसरा प्रकार म्हणजे सामाजिक कौशल्य जे मनुष्यबळ कौशल्य म्हणून ओळखले जातात आता तुम्हाला इकडे असे आढळून येईल की सामाजिक कौशल्ये जे व्यक्ती समवयस्क गटांमध्ये कसे कार्य पार पडतात कसे तुम्ही कसे संभाषण करीत असता तुमच्या जोडीदाराची तुम्ही कशे संभाषण करता आणि तुम्ही वरिष्ठ असताना बाकी लोकांना कसे हाताळतात जे लोक काही वेळा तुम्हाला गोंधळून सोडतात किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या लोकांकडून तुम्ही कसे काम करून घेता यासाठी सामाजिक कौशल्य अशा प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे असते तर खूप वेळा हे समजून घेणं गरजेचं असतं जसे की सामाजिक कौशल्य अशा पद्धतीने एखाद्याला तीन घटकांबरोबर काम करावे लागते जे फिडलरच्या मॉडेलनुसार आहे फिडलरचे मॉडेल हे तुमच्या नातेसंबंधांविषयी सांगत असते कोणत्या प्रकारचे कार्य आहे हे आणि कोणत्या प्रकारची ती ती तुमची आहे आणि तिकडे आठ परिस्थिती आहे आपण पुढे चर्चा करूया ज्या नेतृत्वा वरती या प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये समाविष्ट आहेत आणि अशा प्रकारांमध्ये तुम्हाला आढळून येईल की होय सामाजिक कौशल्य गरजेचे आहेत तर जो कोणी असे विशिष्ट सामाजिक कौशल्य स्वीकारत असे तो कामाच्या ठिकाणी चांगले वर्तन करू शकेल आणि जर ते स्वीकारणे योग्य असेल आणि ते संस्थेतील संस्कृतीशी जुळत असेल तर त्याची वृत्ती होईल आणि त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये उभारी येईल चौथे म्हणजे तंत्र तंत्राचे विविध प्रकार आहेत जे अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वापरले जातात तंत्र म्हणजे प्रत्यक्षात वापरलेले तंत्र आणि साहित्य म्हणजेच कोणत्या प्रकारचे तंत्र वापरतो आणि कोणते साहित्य तिकडे वापरतो तर हा एका विशिष्ट हॉर्स प्रमुख भाग समजला जातो मी एखादा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेन आणि त्यामधून तुम्हाला हे दाखवून की एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये एखाद्या विशिष्ट मुद्दे कसे आयोजित केले जातात आता जेव्हा पण प्रशिक्षणाचा हेतू आणि विकास ऊस या विषयी बोलत असतो तेव्हा लोक प्रशिक्षण कार्यक्रम का घेतील सर्वप्रथम सर्वसामान्यपणे आपल्याला हे समजते की कामगिरीतील सुधार आणि कामगिरीतील सुधारणा म्हणजे काय कृपया हे आपल्याला ध्येय याबरोबर जोडले पाहिजे बरोबर तर जेव्हा आपण एका विशिष्ट ध्येय विषयी बोलत असतो तेव्हा हा आपण कामगिरीतील सुधारणा ध्येय याबरोबर जोडत असतो तर आता ध्येय म्हणजे काय पदोन्नती करणे असे ध्येय असणे गरजेचे नाही परंतु निश्चितपणे सन्मान हे ध्येय असू शकते म्हणजेच जे काही कार्य तुम्ही करता तुमचं अस्तित्व तिथे दिसतं आणि सर्वजण तुमचं कौतुक करत असतात मिस्टर देखने खूप चांगली कामगिरी केली तर अशा प्रकारांमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरतो आणि जेथे कामगिरी मधील सुधारणा दिसून येते तेथे या कार्यक्रमाची ध्येय गाठणे मध्ये वाटचाल होईल दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रशिक्षणा विषयी बोलत असतात तेव्हा म्हणजे आपण कौशल्य अद्यावत करीत असतोआणि जेव्हा अशी कौशल्ये अद्यावत होत असतात तेव्हा निश्चितपणे व्यक्तीला असा कार्यक्रम घ्यायला आवडेल उदाहरणार्थ जर एखाद्याला विशिष्ट सॉफ्टवेअर वापर करायचा आहे तेव्हा तो व्यक्ती प्रशिक्षण कार्यक्रमाला येईल ज्योती तुम्ही अशा विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करीत असत आणि असे विशिष्ट सॉफ्टवेअर वापर करून कौशल्य अद्ययावत केली जातात एखादे सॉफ्टवेअर कसे हाताळायचे त्याच्या कमांड कसा वापरायचा किंवा यंत्रांच्या बाबतीत असेल तर असे यंत्र कसे वापरले जाते जर एखाद्याने आयात केलेले यंत्र विकत घेतले तर ते नवीन असते आणि अशा प्रकारांमध्ये कोणत्या प्रकारची कौशल्य गरजेचे असतात आणि आणि अशी कौशल्ये अद्यावत करणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी गरजेचे असेल तर असे कौशल्य अद्यावत करणे खूप खूप महत्त्वाचे असेल आता संस्था म्हटलं की खूप सार्या अडचणी असतातच मग त्या अडचणी तांत्रिक बाजूच्या असतील त्या मनुष्य याबाबतीत असतील किंवा व्यापाराच्या वातावरण यासंदर्भात असतील किंवा सामाजिक बाजूची असतील किंवा काही पर्यावरणाच्या बाबतीत असतील म्हणून आज काल खूप सारे उद्योग वातावरणाकडे सहयोग करणे गरजेचे समजतात आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण करू नये तर कशा पद्धतीने उद्योगांसाठी कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात कायदेशीर बाबींच्या खूप साऱ्या अडचणी असू शकतात अनुः संस्था जर अशा प्रकारांमध्ये कमी पडत असतील तर विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात जसे की कामगार कायदे औद्योगिक कायदे औद्योगिक वाद विवाद कायदा बोनस कायदा वेतन आणि भरपाई कायदा राज्य कामगार विमा भविष्य निर्वाह निधी कायदा तरमळाव अशा घटनांमध्ये तुम्हाला हे आढळून येते की अशा सर्व अडचणींना सोडवण्यासाठी अशा संस्थेमधील अडचणी ला तोंड देण्यासाठी असे प्रशिक्षण आणि विकासात्मक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे असते तर अशी प्रशिक्षण कार्यक्रम औद्योगिक नातेसंबंधांविषयी असू शकतात कार्य आज काल औद्योगिक नातेसंबंध खूप महत्त्वाचे आहेत जसे की मारुती आणि होंडा च्या घटनांमधून असे आढळून आले की या उद्योगांनी वेळोवेळी मनुष्यबळ विकास कार्यक्रम आवर्ती खूप भर दिला आणि जास्तीत जास्त त्यांच्यातील शक्तीवर भर दिला माहिती तंत्रज्ञान उद्योगांमध्ये जसे की सेवा उद्योगांमध्ये याची जास्त गरज असते तर म्हणून अशा घटनांमध्ये संस्थेच्या अडचणी सोडवणे हे वेगळे प्रकारचे असतात त्यासाठी असे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम ओम आयोजित केले जाऊ शकतात आणि नंतर नवीन कामगारांची ओळख करणे हे सुद्धा खूप खूप महत्त्वाचे आहे आता तुम्ही पाहत असाल की काही संस्थांमध्ये ओळखीचे कार्यक्रम अति तीन महिन्यांपर्यंत असतात तर काही संस्थांमध्ये अशी कार्यक्रम तीन दिवसाची सुद्धा असू शकतात तर काही संस्थांमध्ये असे कार्यक्रम तीन तासाची सुद्धा असतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कामाला सुरुवात करत असता बरोबर तर म्हणा अशा घटनांमध्ये काय महत्त्वाचे आहे ते म्हणजे ओळखीचा कार्यक्रम जेव्हा अशा कार्यक्रमाने प्रसिद्धी मिळवली तेव्हा अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाची त्यांना गरज असते त्यावेळेस त्यांनी अशा विशिष्ट ओळखीच्या कार्यक्रमासाठी आयोजन करणं गरजेचं असतं ते खूपपद्धतशीर मार्गाने करावे आणि जे कामगार नवीन आहेत जे नुकतेच कामावर रुजू होतात त्यांना ही संस्था समजली जावी त्यांना संस्थेमधील संस्कृती समजावे जेव्हा मी श्रीराम मध्ये होतो तो का 1992 ते 95 असा होता तेव्हा एक विजय ओळखीचा कार्यक्रम खूप प्रसिद्ध होता आणि कामगारांना श्रीराम समूह विषयी माहिती मिळवण्यासाठी तो कार्यक्रम होता या समूहाच्या विविध उद्योग आणि संस्कृती कामगाराकडून च्या उद्योगाच्या अपेक्षा कामगाराचे संस्थेमधील वर्तन जसे की हे एक प्रकारचे ओ सी बी असायचे यामधून नवीन कामगारांसाठी ओळखीचा कार्यक्रम आयोजित करायचे नंतर पदोन्नती साठी तयारी यासाठी खूप कार्यक्रम दिले जातात जसे की पुढच्या पातळीतील कामगिरी हाताळणे आणि अशा घटनांमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर एखाद्या विशिष्ट पातळीला तुम्ही जाऊ शकता साधे उदाहरण म्हणजे निर्णय प्रक्रिया योग्य निर्णय कसा घ्यायचा बरोबर तर वरिष्ठ पातळीला हे गरजेचे आहे अशा वरिष्ठ पातळीला तुमची जबाबदारी पण उच्च असते आणि तुमच्या जबाबदारी नुसार तुम्हाला खूप महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील तर तुम्ही अशा विशिष्ट पदोन्नती तयारीसाठी सक्षम असायला हवे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी काळजी घेतली पाहिजे तर म्हणून अशा घटनांमध्ये हे खूप महत्त्वाचे आहे आहे याला ओळखीचा प्रशिक्षण कार्यक्रम मिळत असतो अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचा हेतू काय असेल जर तो कामगिरी सुधारणार आहे कौशल्य अद्यावत करणे आहे तो संस्थेतील अडचणी सोडवणे असेल आणि नवीन कामगारांची ओळख असेल आणि पदोन्नतीसाठी तयारी असेल अशाप्रकारे हा हेतू काय आहे हे विचारात घेणे गरजेचे असते आता आपण मनुष्यबळ व्यवस्थापन दृष्टीकोण संस्थेमधील प्रशिक्षण विकास याविषयी बोलणार आहोत संस्थेतील आणि प्रशिक्षणाचे कोणते दृष्टीकोन असायला पाहिजेत आता तुम्ही पहात असाल की खूप वेळा आपण मनुष्य भांडवल दृष्टिकोन याविषयी बोलत असतो म्हणजे प्रशिक्षण हे एक प्रकारे मनुष्यबळासाठी केलेली गुंतवणूक असते जे भविष्यामध्ये वाढलेल्या उत्पादकतेच्या स्वरूपात परतावा देत असते जेव्हा आपण पण मनुष्य भांडवल या विषयी बोलत असतो सर्वसमावेशक पणे मनुष्य भांडवल समजून घेण्यासाठी आपल्याला संस्थेमधील मनुष्यबळ समजून घेणे गरजेचे असते तिकडे भांडवल असा शब्द वापरला जातो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुष्यबळ आहे म्हणजे अशा मनुष्यबळावर केलेल्या गुंतवणुकीचा परतावा काय असेल आणि जे सर्जनशील असतात जे नविन संकल्पना अमलात आणू शकतात जे चांगल्या कामगिरीसाठी वातावरण निर्मिती तयार करू शकतात अशा प्रकारचे कामगार खऱ्या अर्थाने मनुष्य भांडवल ठरतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोजचं काम करता आणि ते काम तसंच चालू ठेवता तरीसुद्धा तुम्ही मनुष्यबळ असता बरोबर किंवा तुम्ही मनुष्य बसता परंतु मनुष्यबळ ते मनुष्य भांडवल हा प्रवास साधण्यासाठी मनुष्यबळाचा काही विशिष्ट कामगिरी करणे अपेक्षित आहे परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये काही मूल्यांची भर घालत असता तेव्हा तुम्ही स्वतःला मनुष्य भांडवल म्हणून सादर करत असता कारण जेव्हा गुंतवणूक असते म्हणजेच पगाराच्या स्वरूपात वेळेच्या स्वरूपात परंतु अशा मनुष्यबळाने परतावा अपेक्षेपेक्षा जास्त देणे गरजेचे असते आणि म्हणून अशा घटनांमध्ये उत्पादकता वाढलेली असायला पाहिजे आणि म्हणून वाढलेली उत्पादकता कामाचे वातावरण निर्मिती करीत असते आणि तेच इतर कामगारांनाही प्रेरित करीत असते कारण हे फक्त परिमाणात्मक अवलोकन नसून याला गुणात्मक सुद्धा आहे व्यवस्थापन शाखेमध्ये सुद्धा तुम्हाला असे आढळून येईल की मनुष्य भांडवल निर्मिती विकसित केली जात आहे मनुष्यबळ भांडवल निर्मिती याला सुद्धा खूप सारे पैलू आहेत जे आपण पुढील चर्चेमध्ये घेणार आहोत सामरिक चौकट हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रशिक्षणामुळे कामगारांमधील आकर्षणे आणि कार्यक्षमता विकसित होतात तर ही होती सामाजिक चौकट बरोबर हे खूप खूप महत्त्वाचे आहे माही आकर्षणे आणि कार्यक्षमता कोणत्या असतात ज्या कामगारांमध्ये असायला पाहिजे तर हे मनुष्यबळ व्यवस्थापन संस्थेच्या प्रशिक्षण आणि विकास यांच्या कडे वाटचाल करते म्हणजे विशेषता कौशल्य अद्यावत करणे कारण जे काही कौशल्य दोन वर्षांपूर्वीचे आहेत आजच्या घडीला ती सु योग्य असतीलच असं नाही आणि मग जर ती सुयोग्य घडवायचे असतील तर निश्चितपणे अशा घटनांमध्ये अशी कौशल्ये आणि कार्यक्षमता याची व्याख्या पुन्हा एकदा करावे लागते अशा कार्यक्षमता पुन्हा बनवावे लागतात आपण अशा कार्यक्षमता नव्याने विकसित केल्या तर आपल्याला असे आढळून येईल कीहेच सामाजिक चौकटी चे मोजमाप बनलेले असेल रणनीती ह्या नवनवीन कौशल्यावर आधारलेल्या असतात कार्यक्षमता आणि गरजेच्या असलेल्या भविष्यातील कार्यक्षमता आणि कौशल्य यावर आधारित असतात जे कामगार वैश्विक असतात आणि आणि स्पर्धकांपेक्षा वरिष्ठ असतात ते स्पर्धकाने दाखवण्याच्या अगोदर त्यांची कामगिरी दाखवत असतात आपला प्रशिक्षण आणि विकासात्मक कार्यक्रम अशा विशिष्ट गरजांना पुरेसा असावा आणि याने प्रथमतः स्पर्धात्मक फायदा संस्थेला दाखवावा सामाजिक चौकट ही खूप स्पष्ट असायला हवी ज्या विषयाचे निर्णय हे वरिष्ठ पातळीच्या व्यवस्थापन मंडळाने घेतलेले असावे परंतु अशा वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनाला विशिष्ट दृष्टिकोन असावा म्हणजेच कमीत कमी पुढील पाच वर्षे आपण कोणत्या पद्धतीने कार्यरत राहणार आहोत आणि कोणत्या प्रकारच्या काम केली आणि कौशल्य आपल्याला गरजेची असतील त्याची पूर्वकल्पना असावी आणि हे जर अगोदरच माहित असेल तर संस्था खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकेल नंतर आकस्मित दृष्टीकोण आकस्मित दृष्टिकोन म्हणजे प्रशिक्षण आणि आणि संस्थेतील व्यवसायाच्या पद्धती या दोघांमध्ये अवलंबून असलेले नातेसंबंध होय तर जे काही आपण बोललो जसे की मनुष्यबळ व्यवस्थापन मोजमाप मनुष्यबळ व्यवस्थापन दृष्टीकोण आणि नंतर अवलंबिलेल्या वेगवेगळ्या पद्धती आणि जे काही वातावरणातील बहिस्त घटक च्या वरती प्रशिक्षण पण आणि संस्थेतील व्यवसायाच्या पद्धतीत यांचे नाते संबंध अवलंबून असतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे कि ब्लू ओशियन पद्धती असो किंवा नसो आपण ही चर्चा केली की विशिष्ट मनुष्यबळ कसे विकसित केले जाईल आणि अशा विशिष्ट घटनांमध्ये कौशल्य आणि कामगिरीची गरज कशी असते तर आपल्याला व्यवसायातील पद्धती आणि प्रशिक्षणाच्या सवयी यांच्यामध्ये वेळ जाणं गरजेचं आहे म्हणून अशा घटनांमध्ये व्यवसाय पद्धतीचा प्रकार हा बचावात्मक असतो आणि त्याची वैशिष्ट्ये व्यवसाय पद्धतीच्या प्रकाराविषयी सांगत असतात मनुष्यबळ व्यवस्थापन गरज आणि कर्मचाऱ्यांची गरज अनेक प्रशिक्षणाच्या सवयी या विषय आपण बोलणार आहोत व्यवसाय पद्धतीचा प्रकार असा असेल की जिथे कमी किमतीत उच्च प्रतिची गुणवत्ता एखाद्या स्थिर वातावरणामध्ये देणे असे असू शकते तर अशाप्रकारे एखादी संस्था स्पर्धा करीत असते कमी किंमत ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट असते नैसर्गिक रित्या जर तुम्हाला जास्त ग्राहकांचा समूह मिळवायचा असेल आणि उच्च गुणवत्ता द्यायचे असेलकधी कोणत्या प्रकारची गुणवत्ता गरजेची असेल निश्चितपणे उच्च गुणवत्तेचे उत्पादन जर कमी किमतीत असेलतर तुम्हाला ती वातावरण असणे गरजेचे असते जर वातावरण ढगाळलेले असेल तर निश्चितपणे अशा प्रकारांमध्ये ही पद्धत का मी येणार नाही आणि ही व्यवसायाची बद्दल काम करणार नाही तर वैशिष्ट काय असायला पाहिजे वैशिष्ट्ये उत्पादनाच्या लाईन बरोबर मर्यादित असते आणि तांत्रिक कार्यक्षमतेवर भर दिलेला असतो दीर्घकालीन दृष्टीकोन असतो कार्यात्मक रचना आणि कामगारांची विभागणी अशी असतात वैशिष्ट्ये जी एखाद्या विशिष्ट व्यवसायाच्या पद्धतीं बरोबर जुळलेली असावीत कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ व्यवस्थापनाची गरज असेल आणि इथे प्रशिक्षण आणि विकास यांची भूमिका असते कौशल्य विशेषज्ञता म्हणजेच मनुष्यबळ व्यवस्थापन गरज हेच कौशल्य विशेषज्ञता असेल हे समजले पाहिजे जे काही तुमच्या पद्धती असतील व्यवसायाच्या पद्धती असतील यामध्ये उत्पादन आणि अर्थ या कार्यावर भर दिला जातो कारण तुम्ही कोणती पद्धती आर्थिक आधाराशिवाय स्वीकारू शकत नाही ही आणि अशा विशिष्ट गरजेची क्षमता तुम्हाला निर्माण करायला पाहिजे तर म्हणून अशा घटनेमध्ये उत्पादन आणि अर्थ यासारखे विभाग खूप खूप महत्त्वाचे ठरतील आता कौशल्ये विकसित केली पाहिजेत स्पर्धात्मक पद्धतीने आधारावर जे काही वैशिष्ट्ये आहेत त्यानुसार कौशल्य विकसित केलेली असावी म्हणून कौशल्य विकसन कामगार निर्मिती प्रशिक्षणाच्या सवयी क्या खूप खूप महत्त्वाच्या ठरत असतात कौशल्य चे प्रकार कामगारांची भरती आणि प्रशिक्षण यामध्ये काही प्रकारचे कौशल्य गरजेचे असतील यामध्ये भरती करणे आणि उद्या गरजेचे असणारे कौशल्याचे प्रशिक्षण देणे हे असते म्हणून एखाद्या विशिष्ट कौशल्य गरजेचे असतं जेव्हा आपल्याला कमी किमतीमध्ये उच्च प्रतिची गुणवत्ता मिळवायचे असते अशावेळी निश्चितपणे तुमची कौशल्य विशेषज्ञता अरुंद होत जाते तर हे अस्पष्ट नसेल सर तुम्हाला एखादी विशिष्ट उद्योगाची पद्धती विकसित करायची असेल तर तुमचे कामगार अशा अनंत कौशल्यांमध्ये प्रशिक्षित असलेले हवेत असे अरुंद कौशल्य खूप विशिष्ट कौशल्य जे कौशल्य योग्य वेळी कामी येतील तेच उच्चप्रतीची कामगिरी दाखवतील जे गरजेचे आहे कौशल्य कोर्स काय असेल अंतर्गत कामगार भरती आणि अंतर्गत प्रशिक्षण कारण हा संस्थेतील अंतर्गत विषय आहे आणि म्हणून विशेषता आपण एखादं उत्पादन कमी किमतीत विकसित करीत असेल तर आपण अंतर्गत कामगार भरती आणि अंतर्गत प्रशिक्षण करणे गरजेचे आहे आता मला इकडे आधुनिक पद्धती घ्यायला आवडेल आणि ती म्हणजे संभाव्य पद्धती जेव्हा आपण संभाव्य पद्धती विषयी बोलत असतो आपण नवीन बाजारपेठांमध्ये स्पर्धा करीत असतो आणि उत्पादन नवीन असतील वातावरण असतील असेल तेव्हा अशी संभाव्य पद्धती वापरली जाते आता इकडे आपण जर तुलना केली तर आपल्याला असे आढळून येईल की वातावरण स्थिर असते आणि काही ठिकाणी अभंग वातावरण असतील असेल असे बोलतो बरोबर नवीन बाजारपेठ आणि नवीन उत्पाद असल्यामुळे कमी किंमत मत आणि उच्च गुणवत्ता असणारे उत्पाद अगोदरच बाजारपेठांमध्ये असतात परंतु तिकडे पूर्णतः नवीन परिस्थिती असते का वैशिष्ट्ये काय असतील एखाद्या संस्थेची वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळे उत्पाद वेगवेगळे उत्पादन लाईन उत्पादन नावीन्य यावर असलेला भर जलद वृद्धि विकेंद्रित रचना विभागलेली रचना म्हणूनच अशा घटनेची वैशिष्ट्ये तुलनात्मक रित्या पूर्णता वेगळे असतील आपण बचाव पद्धती विषयी बोलत होतो यामध्ये कामगारांची विभागणी कार्यात्मक रचना यांचा समावेश होतो इथे आपण मी केंद्रीकृत रचनेविषयी बोलत आहोत आणि विभागलेल्या रचनेविषयी बोलत आहात यामध्ये जलद वृद्धि समाविष्ट आहे जर आपला दीर्घकालीन दृष्टिकोन असेल परंतु जलद वृद्धि ह्या वैशिष्ट्या साठी आपल्याला मनुष्यबळ व्यवस्थापन गरजेचे आहे मनुष्यबळ व्यवस्थापन गरज म्हणजे काय मनुष्यबळ व्यवस्थापन गरज म्हणजे कौशल्यांमध्ये लवचिकता आणि विपणन किंवा विक्री किंवा संशोधन यावर दिलेला भर असेल तर इथे आपण कौशल्य विशेषज्ञता पाहूया कौशल्य विशेषज्ञता या कडून कौशल्य लवचिकता ही बचावा कडून संभाव्यताकडे पोचण्यासाठी गरजेची आहे भिन्नता शिवाय सुद्धा या मध्ये परिस्थिती पुर्ण बदलली ही असेल म्हणून अशा घटनेमध्ये कौशल्य लवचिकता आणि कशावर जास्त भर दिला जाईल ते म्हणजे उत्पादन आणि अर्थ विभाग याचबरोबर इकडे विपणन विक्री आणि संशोधन यावर सुद्धा भर दिला जाईल तर येथे तुम्हाला पूर्णतः वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळेल अशा विशिष्ट मनुष्यबळ व्यवस्थापन गरजेनुसार जर अशी परिस्थिती असेल तर व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि रणनीतीच्या पद्धतीनुसार निश्चितपणे मनुष्यबळ गरजही वेगळी वेगळी असेल आणि आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे इथे दीर्घकालीन दृष्टिकोन असल्यामुळे तुम्ही कौशल्य विकसित करीत असतात परंतु आपल्याला जलद वृद्धि हवी असेल म्हणूनच आपण कौशल्य विकत घेत असतो तर अशा घटनेमध्ये तुम्हाला हे आढळून येईल की मनुष्यबळ व्यवस्थापन गरज ही पूर्णतः वेगळे आहे तर उद्योगाच्या रणनीती आणि प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रशिक्षणाचे प्रकार हे पूर्णता कोणत्या प्रकारची रणनीती संस्थेने स्वीकारलेली आहे यावर अवलंबून असतात संस्थेने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवलेला आहे तर कौशल्य चे प्रकार आणि प्रशिक्षण पण वेगवेगळे असतील परंतु जर संस्थेने जलद वृद्धि हे ध्येय ठेवलेले असेल तर अशा घटनेमध्ये कौशल्य चे प्रकार कामगार भरती आणि त्यांचे सखोल कौशल्य साठी लागणारे प्रशिक्षण समाविष्ट असेल कामगार भरती आणि प्रशिक्षण यांच्या तुलनेने इथे अरुंद कौशले उपयोगाची नसतील व्यवसाय रणनीति आणि कामगार भरती यामध्ये जोडणी गरजेची नसेल तर काय गरजेचे असेल तर आनंद कौशल्य कडून सखोल कौशल्य गरजेचे असते बरोबर अशा घटनेमध्ये कौशल्याचा प्रकार पूर्णपणे बदललेला असेल तर कोणत्या प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम असेल बाहेरून कामगार भरती होईल बाहेरचे सल्लागार असतील आणि भरती बाहेरच्या लोकांकडून केली जाईल आज काल असा प्रकार खूप प्रसिद्ध आहे एवढेच नव्हे तर प्रशिक्षण सुद्धा गरजेनुसार बाहेरील व्यक्तीकडून दिले जाईल यामध्ये कामगार बाहेरील प्रशिक्षकाला बोलावून घेतील किंवा कामगारांना बाहेर प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल तर म्हणून अशा घटनेमध्ये जे काही व्यवसायाची रणनीती असेल कामगार भरती असेल आणि आणि प्रशिक्षण असेल यामधील मेळ खूप महत्त्वाचा असतो हे विचारात घ्यायला पाहिजे की जो या सगळ्यामध्ये तुमचा मेळ असेल आणि त्यानुसार तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण स्वीकारता तुम्ही अशा प्रकारचं बंध समजून घ्यावेत जसे की संस्थेतील व्यवसायाची रणनीती प्रशिक्षणाचा प्रकार आणि यानुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे कौशल्य आणि कोणत्या प्रकारचा कौशल्याचा कोर्स करायचा आहे हे कळेल बचावाच्या घटनांच्या प्रकारांमध्ये आणि संभाव्य तिच्या घटनांच्या प्रकारांमध्ये सुद्धा निर्णय घेता येईल तर म्हणून आपण प्रशिक्षणाच्या प्रकाराकडे जाऊयात प्रशिक्षणाचे भिन्न प्रकार असतात यामध्ये कौशल्य प्रशिक्षण ज्यामध्ये काही विशिष्ट कौशल्य जसे की वाचन लेखन कौशल्यआकलन कौशल्य बोलणे ऐकणे अडचणी सोडवणे इत्यादी यांचा समावेश होतो जसे की मी आधी पहिल्या स्लाइडमध्ये नमूद केल्याप्रमाणे जे काही कौशल्य असतात यात एखाद्या विशिष्ट ते एखाद्या विशिष्ट प्रकारचे कौशल्य विषयी असतात यामध्ये ज्ञानाची कौशल्य तांत्रिक कौशल्य मनुष्यबळ कौशल्य या सर्वांचा समावेश असतो इथे अडचणी सोडवण्याचे कौशल्य खूप खूप महत्त्वाच आहे नंतर जसे की मी नमूद केल्याप्रमाणे मध्यम व्यवस्थापन आणि वरिष्ठ व्यवस्थापन असे प्रकार असतात काहीवेळाजे देखभाल पातळीवरती असतात त्यांनाअशा रिफ्रेशर प्रशिक्षणाची गरज असते यामध्ये लघुकालीन कोर्सेस वरती भर दिला जातो हे कामगारांना चा चालू घडामोडी आणि विकासात्मक पावले जाणून घेण्यासाठी उपयोगी ठरते तर अशा प्रकारचे रिफ्रेशर प्रशिक्षण कामगारांना त्यांच्या क्षेत्रातील नवनवीन घडामोडी शिकण्यासाठी उपयोगी ठरतात तर निश्चितपणे एक समृद्ध ज्ञानाचा स्त्रोत असेल परंतु जर चालू ची आव्हाने बघितली तर अशा गोष्टी अद्यावत करणे गरजेचे ठरते आणि यातून नवीन पद्धती उदयास येतात यामध्ये कोणत्या नवीन पद्धतीची गरज आहे का आणि कोणत्या नवीन पद्धती सर्वांबरोबर आत्मसात केले जातील यासाठी अशी रिफ्रेशर प्रशिक्षण कामी येतील यानंतर अंतर्गत कार्यात्मक प्रशिक्षण पण असेल हे कामगारांना कामगिरी पार पाडण्यासाठी उपयोगाचे ठरते काहीवेळा त्यांना दिलेल्या कामगिरीपेक्षा वेगळे काम करत असताना ही उपयोगाचे असते आज काल विशेषत ना आता अशी वेगळी राहिलेली नाहीये जे काही संस्थेची गरज असेल त्यानुसार संस्था तुमच्याकडे आधारासाठी पाहत असते मग तो कोणताही विभाग असू देत आणि जर संस्थेला तुमच्यामध्ये अशा प्रकारची शक्ती दिसेल तर तिथे संस्था नक्कीच उपयोग करून घेईल अगोदरच्या मॉडेलमध्ये आपण संभाव्य मूल्यमापन याविषयी चर्चा केली तर संभाव्य मूल्यमापन असेल तर अंतर्गत कार्यात्मक प्रशिक्षण पण उपयोगी असेल आणि आणि निश्चितपणे योग्य प्रशिक्षणाचा प्रकार दिला जाईल आणि यामधून उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाईल शेवटी म्हणजे समूह प्रशिक्षण जेव्हा आपण समूह प्रशिक्षणा विषयी बोलत असतो तेव्हा आपले लक्ष समूहांमध्ये किती सदस्य असतील यावर केंद्रित असते आपण एकमेकांशी संवाद साधतात संवाद साधला पाहिजे समूहात काम करीत असताना सर्व सदस्य एकमेकांना कशी सहकार्य करीत असतात आणि मतभेदांची परिस्थिती असताना ते कसे हाताळत असतात हे सर्व मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे एकात्मिक बुद्धीमत्तेचा आपण कसा वापर करतो यावर आधारलेले असते तर म्हणून अशा घटनेमध्ये अशा प्रकारचे मुद्दे असतील तर निश्चितपणे समूह प्रशिक्षण खूप कार्यक्षम ठरेल अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये कौशल्ये विकसित केली जातील रिफ्रेशर प्रशिक्षण दिले जाईल अंतर्गत कार्यात्मक प्रशिक्षण दिले जाईल नंतर समूह प्रशिक्षण दिले जाईल शिक्षणाचे खूप सारे प्रकार आहे यापैकी कोणता प्रकार निवडायचा ही व्यवसायाची रणनीती वरून ठरवली जाईल संस्थेची गरज काय काय आहे मनुष्यबळाची गरज काय आहे एखाद्या संस्थेमध्ये मनुष्यबळाला काय गरजेचे आहे तर हे सगळं प्रशिक्षणाच्या प्रकार आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या रचना या बद्दल होतं